म्हणूनच जेव्हा आपण थर्मल सेन्सरचा वापर तापमान मापन करण्यासाठी करतो ज्यामध्ये आपण संपर्क न करता तापमानाचे मोजमाप करत आहोत विविध एप्लिकेशन्ससाठी विविध प्रकारचे सेन्सर उपलब्ध आहेत आणि आपण येथे एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत ते म्हणजे नेयोडीमियम मॅग्नेटचा हॉल सेन्सरचा वापर करून अप्रत्यक्षपणे तापमान मोजणे आपण चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल मोजू शकतो आपण त्याकडे येऊया परंतु अप्रत्यक्षपणे तापमान मोजमाप पद्धतीकडे जाण्यापूर्वी आपण आयआर थर्मामीटमीटरच्या संबंधित अशा गोष्टी बघूया की ज्या संपर्क न करता वापरण्यात येणाऱ्या एप्लिकेशन्ससाठी वापरल्या जातात मुख्य म्हणजे जर तुम्हाला आयआर थर्मामीटर आणि त्यामागील भौतिकशास्त्र समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यावा लागेल आयआर थर्मामीटर काय आहे हे आपण खरोखर जाणून घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आपण सर्वांनी थर्मोकपल पाहिले असतील आयआर थर्मामीटर म्हणजे काय आहे जर आपण 40000 फूटावरून पाहिले तर आपल्याला समजेल की आपल्याला एक डिव्हाइस आवश्यक आहे जे आयआर उष्णता शोषून घेईल आणि आउटपुट मध्ये मला काही व्होल्टेज देईल आणि मिळते आणि तुम्हाला हे कसे मिळते आपण हे कसे मिळवाल चला आता आपण एका साध्या थर्मोपाईलचे चित्र काढू जे मूलत आयआर थर्मोकपल्स कनेक्ट केलेल्या मालिकेचा एक संच आहे यासाठी प्रथम थर्माकपल्सचे चित्र काढू या थर्मोकपल्स मूलत आपण असे दर्शवू शकता आणि आपण ते ऍम्प्लिफायर ला जोडले आणि येथे आपल्याला मिळाले आहे तर हा मुद्दा महत्वाचा आहे हे मूलत आयआर शोषक आहे हे एक आय आर शोषक आहे जे आवश्यक पणे सर्व आयआर उष्णता शोषून घेते आणि महत्त्वाचे म्हणजे तापमान संदर्भ आहे आणि काय महत्त्वाचे आहे तर ते हे रेफरन्स टेंपरेचर आणि आपण मोजत असलेले हे वास्तविक तापमान आहे हेच वास्तविक तापमान आहे आपण हे मोजत आहोत एका साध्या एक्सप्रेशनने आपण हे दाखवू शकतो तुम्ही या सिस्टीम कडे बघा आणि एक साधं समीकरण लिहा जे सांगते की तर हे T REF हे सीबॅक कोईफीशंट आहे आता आपण यास कोणत्याही स्तरावर नेऊ शकता जर आपण मला खरोखर विचारले तर आपल्याला शोषण या प्रक्रिये मागील भौतिकशास्त्र माहित असले पाहिजे आणि हे सर्व प्लॅंक्स लॉ ऑफ ब्लॅकबॉडी रेडिएशन आणि स्टीफन Planck's law of blackbody radiation and Stefen स्टीफन बोल्टझ्मन लॉ ऑफ रेडिएटिव्ह हीट ट्रान्सफर या नियमांनी बद्ध आहे तर मला पुन्हा एका महत्वाच्या मुद्यावर लक्ष द्यायचे आहे मी हे सर्व का करीत आहे जेव्हा आपण आयओटीबद्दल बोलतो आणि आयओटीसाठी डिझाइन करतो तेव्हा आपल्याला सेन्सिंगच्या संदर्भातील तत्व आणि भौतिकशास्त्र माहित असणे आवश्यक आहे आणि या दोन्हींच्या एकत्रितरीत्या उपयोगाने दिलेल्या एप्लीकेशन साठी सेन्सरची निवड करणे गरजेचे आहे आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की जेव्हा आपण सेन्सर किंवा एप्लीकेशनसाठी आवश्यक असणार्या सेन्सरच्या शोधात असता तेव्हा या दोघांचा तपशीलवार अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणून जेव्हा आपण डिझाइन म्हणता तेव्हा आपल्याकडे बरेच पर्याय असणे आवश्यक आहे आणि आपण त्यापैकी सर्वात चांगला पर्याय निवडता आणि आपण निवडलेला पर्याय हा एप्लीकेशनवर अवलंबून असतो आणि त्यानुसार आपण शेवटी निर्णय घेतो उदाहरणार्थ मी तुम्हाला येथे आणखी एक प्रकार दाखवणार आहे ज्यामध्ये संपर्क न करता मापन करण्याच्या पद्धती मी तुम्हाला पुढच्या वर्गात दाखवणार आहे तेथे पीआयआर सेन्सर नावाचा आणखी एक प्रकारचा सेन्सर आहे हे मूलत एक इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे जे पायरो इलेक्ट्रिसिटी या तत्त्वावर आधारित आहे बरोबर याचा अर्थ असा आहे की पायरोइलेक्ट्रिसिटी हे येथे तत्व आहे भौतिकशास्त्र हे खरोखरच एक शास्त्र आहे जे आपण थोड्या वेळाने बघूया पायरो इलेक्ट्रिसिटी च्या तत्त्वावर आधारित ही व्याख्या प्रत्यक्षात आपण कोठेही पाहू शकता अगदी विकिपीडिया वर देखील मिळू शकते तर मी अगदी सोप्या शब्दांत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो व्होल्टेज निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या क्षमता असलेल्या सामग्रीची गरज असते तर तुम्ही पाहू शकता की हे एक व्होल्टेज जनरेटर आहे म्हणूनच ते गरम किंवा थंड आहे हे बघणे देखील महत्वाचे आहे तर हे मूलत पायरोइलेक्ट्रिक आहे मूलतः पायरोइलेक्ट्रिसिटी मी जे दाखविले ते हे तेच आहे पीआयआर सेन्सर हे तत्व वापरतो आणि हा पीआयआर आहे आणि काही कारणास्तव याला पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर असे म्हणतात जरी याचे तत्त्व पायरोइलेक्ट्रिसिटीवर आधारित असले तरीही त्याला पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर म्हणतात हा पीआय आर सेन्सर मूलत एक इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे आणि याचा अर्थ असा की आयआर लाइट मूलत ऑब्जेक्ट्स पासून कक्षेत असताना आयआर हिट मिळवण्याचा प्रयत्न करतात तर पीआयआर सेन्सर मध्ये समोरच्या बाजूला लेन्स आहेत आणि तिथे एक लेन्स असल्याची शक्यता आहे आणि लेन्स हे सुनिश्चित करते की पीआयआर सेन्सरची रेंज कशी आहे आणि पीआयआर सेन्सरची रेंज चांगली असणे म्हणजे आपल्याकडे चांगली लेन्स असणे आवश्यक आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स आहेत सध्या आपण याचा तपशीलवार अभ्यास नाही करणार आहोत पण पीआयआर सेन्सर समाधानकारक कार्य करण्यासाठी खरी युक्ती म्हणजे लेन्स म्हणून जर तुम्ही हिट डिटेक्शन साठी ह्यूमन डिटेक्शन साठी जर पीआयआर सेन्सर ची निवड करत असाल तर लेन्स ची निवड हे खूप महत्वाचे आहे आणि ह्यूमन डिटेक्शनसाठी पीआयआर सेन्सर हे उदाहरण म्हणजे प्रत्यक्षात पीआयआर काय करू शकतो हे सांगण्याचा एक साधा क्षुल्लक मार्ग आहे जे प्रत्यक्षात मोशन डिटेक्शन करू शकते हे आपण वेगवेगळ्या एप्लीकेशन मधून पाहिले असेल जिथे मोशन डिटेक्शन करून जी काही ऑपरेशन्स आहेत ते करू शकतात उदाहरणार्थ आपण हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी चालत असाल जिथे खोल्या किंवा सामान्य सुविधा आहेत अशा ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पूर्ण वेळ चालू न ठेवता जेव्हा मनुष्याची उपस्थिती असेल तेव्हाच लाईट लागतील खोलीतील लाईट देखील मनुष्य असताना चालू होईल अन्यथा बंद राहतील हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ह्यूमन डिटेक्शन करता येईल तर प्रथम हे एप्लीकेशन मुख्यत्वे पीआयआर वापरून करत आहोत आपण इलेक्ट्रिकल पार्ट चालू करता विद्युत दिवे चालू करणे बंद करणे या सर्व गोष्टी पीआयआर सेन्सर इंटरफेसिंगने करता येतात आणि आपल्याला दिसेल की पीआयआर सेन्सर प्रत्यक्षात यासारखे सिग्नल तयार करतो मूलत आपल्याकडे पीआयआर सेन्सरमध्ये मूलभूत 2 घटक असतात आणि जेव्हा या घटकांमध्ये आयआर हिट किंवा सिग्नल तयार होत नाही तेव्हा आपण सिग्नल प्लस किंवा मायनस असे दर्शवतो जेव्हा सिग्नल पॉझिटिव्ह असतो तेव्हा आय आर एनर्जी जास्त प्रमाणात असते त्यामुळे पॉझिटिव्ह पल्स तयार होते आणि याउलट जेव्हा सिग्नल नेगेटिव असतो तेव्हा आय आर एनर्जी नेगेटिव व्होल्टेज पल्स तयार करेल पीक संपेल तेव्हा उलट होईल तर आपणास यासारखे सिग्नल मिळतील या सिग्नलवर प्रक्रिया केली जाते आणि मूलत आपण डिजिटल लॉजिक 1 किंवा लॉजिक 0 तयार होईल लॉजिक 1 म्हणजे मनुष्य अस्तित्त्वात आहे आणि लॉजिक 0 म्हणजे मनुष्य अनुपस्थित आहे तर एक पीआयआर सेन्सर आपल्यासाठी काय करू शकतो तर आपण संपर्क न वापरता वापरू शकता तर सारांश असा आहे की तुम्ही संपर्क न करता वापरता मला हे पुन्हा रेखाटू द्या मला हे पुन्हा लिहू द्या नॉन कॉन्टॅक्ट आयआर मार्गांनी वेगवेगळ्या एप्लीकेशन साठी आपण पीआयआर सेन्सर थर्मोकपल किंवा थर्मोपाईल चा वापर करून मोजमाप करू शकता आणि आपण विविध एप्लीकेशन साठी वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर वापरू शकता तर दुसर्या शब्दांत सांगायचे तर सारांश असा आहे की आपण एखाद्या एप्लीकेशन साठी कोणत्या प्रकारच्या सेन्सरचा वापर करणे गरजेचे आहे हे समजून घ्यावे लागेल त्याच प्रमाणे सेन्सर कोणत्या तत्त्वावर आणि फिजिक्स वर आधारित आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण कोणत्या एप्लीकेशन साठी त्याचा वापर होणार आहे यासाठी ते महत्त्वाचे आहे मी तुम्हाला एक अगदी साधे उदाहरण देतो जर मोशन डिटेक्शन हे एप्लीकेशन आहे आपण नुकतेच हे बघितले आहे की पीआयआर सेंसर वापरून मोशन डिटेक्शन करता येते जर मोशन डिटेक्ट झाले तर 1 आणि मोशन डिटेक्ट नाही झाले तर 0 मानवी उपस्थिती असेल तर 1 आणि मानवी अस्तित्व नसेल तर 0 तर इथे मी पायरोइलेक्ट्रिक इफेक्टचा सिद्धांत वापरत आहे पायरो इलेक्ट्रिसिटी इफेक्ट वापरत आहे आणि जर शरीराचे तापमान मोजायचे असेल तर थर्मापाईल वापरा आपण पाहू शकता थर्मापाईल हे प्रत्यक्षात तापमानाचे मोजमाप करते येथे आपण कोणतेही तापमान मोजत नाही आहात आपण ते फक्त मोशन डिटेक्शन साठी वापरत आहात परंतु येथे आपण तापमान मोजण्यासाठी हे वापरत आहात आणि जर आपण शरीराचे तापमान सांगत असाल तर 0 1 डिग्री अचूकता पाळणे गरजेचे आहे मेडिकल अचूकता अक्युरॅसी साठी 0 1 डिग्री अचूकता अपेक्षित आहे तर मी हे पुन्हा लिहितो जर आपण वैद्यकीय अचूकतेबद्दल बोलत असाल तर ते या श्रेणीत असले पाहिजे तर उच्च अचूकता तेथे असणे आवश्यक आहे 0 1 डिग्री सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे आणि त्याचे रिझोल्यूशन देखील चांगले असले पाहिजे तर हे कधीकधी 0 02 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते हे दोन वेगळे आहेत मी सांगेन हे खासकरुन थर्मोपाईल बेस्ड सेन्सरसाठी आहे जर तुम्ही शरीराच्या तापमानाचे मोजमाप पहात असाल तर तुम्हाला वैद्यकीय अचूकता पहावी लागेल वैद्यकीय अचूकता येथे महत्वाची आहे सर्वसाधारणपणे आपण थर्मापाईल आधारित सेन्सर बद्दल बोलत असाल तर आपल्याला रिझोल्यूशन देखील बघावे लागेल जे अत्यंत महत्वाचे आहे मी येथे जे लिहिले ते शरीराचे तापमान आहे जर आपल्याला शरीराचे योग्य तापमान मोजायचे असेल तर प्रत्यक्ष संपर्क न करता आर्टरीयल टेंपोरल आर्टरी वापरून मोजू शकतो मेडिकल ग्रेड सेन्सर द्वारे स्कॅन करून मिळवलेल्या माहितीचे सिम्पल अनालिसिस करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण ठरवले की प्रत्यक्षात शरीराचे मूळ तापमान किती आहे आपल्याला फक्त शरीराचे तापमान मोजायचे असेल तर ते करण्याचे अनेक मार्ग आम्ही सांगितले आहेत उदाहरणार्थ लिक्विड क्रिस्टल थर्मामीटर याला एलसीटी थर्मामीटर असे सुद्धा म्हणतात जे अगदी स्वस्त देखील आहेत परंतु ते आपल्याला वैद्यकीय अचूकता देत नाहीत जर आपल्याला इनक्यूबेटर ज्यामध्ये लहान बाळाला ठेवायच्या जागेचे तापमान मोजायचे आहे मग इथल्या सेन्सरने इनक्यूबेटरमधील संपूर्ण जागा मॅप करणे गरजेचे आहे तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार करावी लागेल आणि इनक्यूबेटर चा संपूर्ण प्रोफाइल घ्यावा लागेल आणि आपण सभोवतालचे तापमान मोजमाप करत आहात आपण मुख्य शरीराचे तापमान मोजत नाही कारण आपण या तापमानाचे मोजमाप करत आहात की ज्यामध्ये एकतर हीटर स्विच चालू करून बाळाला उबदार ठेवले जाते किंवा तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते तर आपल्याला येथे वेगवेगळ्या एप्लीकेशन नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरची आवश्यकता आहे तर हे मनोरंजक आहे की उपलब्ध असलेल्या सेन्सर्समधून याची निवड करावी लागेल आणि महत्वाचे म्हणजे आपण डेटा शीट अत्यंत काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे आपल्याला अचूकतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे रेझोल्यूशन पहावे लागेल सेन्सिटिव्हिटी त्याचप्रमाणे थर्मल सेन्सिटिव्हिटी पाहणे गरजेचे आहे सेन्सिटिव्हिटी त्याचप्रमाणे थर्मल सेन्सिटिव्हिटी ही नॉईझ इक्विवेलेंट टेंपरेचर डिफरन्स किंवा डिफरंटन्शियल ने दर्शविली जाते तर हे एक पॅरामीटर आहे जे आपण शोधू इच्छित आहात म्हणूनच मला असे वाटते की जेव्हा आपण वेगवेगळ्या एप्लिकेशन साठी टेंपरेचर सेन्सर चा वापर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा या एका अत्यंत क्रिटिकल गोष्टीचे स्पेसिफिकेशन अभ्यासणे गरजेचे आहे चला आता पुढे जाऊया आपण बेअरिंगचे उदाहरण देऊन या व्याख्यानाची सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण पाहिले की येथे आपल्याकडे निओडीमियम मॅग्नेट आहेत बेअरिंग फिरणे सुरू होते तेव्हा बेअरिंग गरम होते किंवा त्याऐवजी आपण म्हणू शकतो की चुंबकीय क्षेत्रात बदल होतो आणि चुंबकीय क्षेत्रातील हा बदल हॉल सेन्सर द्वारे कॅप्चर केला जातो मी ही चिप अशा पद्धतीने ठेवतो जेणेकरुन ती व्यवस्थित दिसेल आणि ही चिप या छोट्या पीसीबीशी इंटरफेस केली आहे या लहान पीसीबीमध्ये अतिशय मनोरंजक घटक आहेत आणि आपण आता या आता घटकांचे वर्णन करूया या पीसीबी मध्ये असलेल्या घटकांवरून आपल्याला कल्पना येईल की आयओटी सिस्टम आणि डिझाइन म्हणजे काय हे देखील मनोरंजक आहे आणि आम्ही मागच्या वेळी आम्ही नमूद केले होते की ही कॉइल आहे जी मूलत हार्वेस्टिंगच्या उद्देशाने वापरली जाते आपल्याकडे येथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्याचप्रमाणे रोटेटिंग बेअरिंग आहे आणि हे आर्क निओडीमियम मॅग्नेट आहे या मॅग्नेटिक फील्ड लाइन्स ऑफ फॉर्स कॉईल मुळे कट होत आहेत येथे काही प्रमाणात व्होल्टेज तयार होतो ज्याचा वापर पॉवर कंडिशनिंग करून या बोर्ड ला सप्लाय देण्यासाठी केला जाऊ शकतो आणि सर्व ऊर्जा या कॅपेसिटरवर संचयित केलेली आहे येथे आपण हा सुपर कॅपेसिटर आता पाहू शकता जो पॉवर एनर्जी धारण करतो हे इलेक्ट्रॉनिक्स चालविण्याकरिता आणि बॉल बेअरिंग चे योग्य तापमान सिस्टीम डॅशबोर्ड द्वारे उपलब्ध करून देते चला या बोर्ड विषयी काही गोष्टी जाणून घेऊया जेणेकरून त्याचा वापर पुढच्या लेक्चर मध्ये होऊ शकतो विशेषत पॉवर सप्लाय सेक्शन विषयी तर आपण येथे सिस्टमचे हे उदाहरण घेऊया की आपण पहात आहात आणि या प्रयोगाचे मेजरमेंट रिझल्ट मी तुम्हाला दर्शवितो मी तुम्हाला येथे दोन चित्रे दर्शवितो पहिली गोष्ट म्हणजे टेंपरेचर सायकलिंग ग्राफ हा जो वर आहे तो टेंपरेचर सायकलिंग ग्राफ आणि येथे डाव्या बाजूला खाली मॅग्नेटिक सायकलिंग ग्राफ आहे या दोन पॅरामीटर्स मध्ये कोरिलेशन असणे गरजेचे आहे अन्यथा मॅग्नेटिक फील्डचा वापर करून बॉल बेअरिंग चे तापमान मोजू शकत नाही तर आपण असे मानूया की साधारणता चाळीस मिनिटासाठी आपण तापलेल्या बेअरिंग रेस चे तापमान मोजू शकतो आणि तापमान 30 डिग्री सेल्सिअस पासून ते 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढले गेले आहे आपण पाहू शकता की या टप्प्यावर हे 120 डिग्री सेल्सिअस आहे तर हे येथे 120 डिग्री सेल्सिअस आहे आणि येथे 30 डिग्री सेल्सिअस आहे हा टेंपरेचर सायकलिंग ग्राफ आहे आणि हा मॅग्नेटिक सायकलिंग ग्राफ आहे मी युनिट्सच्या तपशीलामध्येसुद्धा जाणार नाही परंतु मी तुम्हाला एनालॉग डिजिटल कनव्हर्टर व्हॅल्यूज बद्दल सांगू इच्छितो जे प्रत्यक्षात 450 वरून अंदाजे 464 पर्यंत बदलले आणि परत 455 वर गेले हे 3 पॉईंट्स आहेत प्रोफाइल मधील बदल हे चुंबकीय क्षेत्रातील बदलाप्रमाणे बेरिंगच्या तापमान बदलावर देखील अवलंबून असतात हे करणे सोपे नव्हते कारण आपल्याला हे मोजमाप करण्यासाठी थर्मामीटर वापरण्याची आवश्यकता आहे आम्ही इंडस्ट्रियल कॉन्टॅक्ट बेस थर्मामीटरचा वापर केला आहे कृपया लक्षात ठेवा आम्ही आयआर वापरला नाही आम्ही कॉन्टॅक्ट बेस थर्मामीटरचा वापर केला आहे आणि या व्हॅल्यूज हॉल सेन्सर मधून येत आहे हे आऊटपुट थर्मामीटरने मिळत आहे तर मी तुम्हाला हे रिझल्ट पुन्हा एकदा दाखवतो रिझल्ट तेच आहेत जे थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखविले आहेत आपण पाहू शकता की y अक्षावर हे तापमान आहे आणि x अक्षावर एडीसी व्हॅल्यूज आहेत हे भौतिक तापमान आहे जे कॉन्टॅक्ट बेस थर्मामीटरने मोजले आहे आणि या एडीसी व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्याला चुंबकीय क्षेत्राच्या इनडायरेक्ट मोजमापणी च्या पद्धतीने मिळवल्या आहेत आपल्याला दिसेल की एडीसी व्हॅल्यूज मध्ये इनिशियल व्हॅल्यूज 580 पासून ते जवळजवळ 587 पर्यंत दुसर्या व्हॅल्यूज पर्यंत एक चांगली श्रेणी आहे तर 580 ते 587 ही एक चांगली श्रेणी आहे ज्यामध्ये आपण एडीसी व्हॅल्यूज बदल आणि त्या संदर्भात तापमानात होणारे बदल पाहू शकतो आपण जरा गोंधळात पडू शकता की मी हे का बदलले मी हे 450 घेतले आणि ते 400 वर गेले आणि अंदाजे 464 वर गेले आणि परत 455 वर गेले आणि या रिझल्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळत आहेत कारण असे आहे की या एडीसी व्हॅल्यूज वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या आहेत आणि या एडीसी व्हॅल्यूज बेअरिंग रेसवरील मॅग्नेट ओरिएंटेशन वर अवलंबून आहेत आणि म्हणूनच व्हॅल्यूज मधील हा छोटासा बदल आश्चर्यकारक नाही महत्वाचे म्हणजे काय जर आपण इनिशियल व्हॅल्यूज पासून सुरुवात केली तर एडीसी व्हॅल्यूज मध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करणे गरजेचे आहे हे महत्वाचे आहे तापमान वाढते त्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतात तापमान कमी होते त्याप्रमाणे एडीसी व्हॅल्यू वाढते आणि तेच खूप महत्वाचे आहे तर यामध्ये काही नवल नाही जर आपण वेगवेगळ्या वेळी मोजमाप केले तर वेगवेगळ्या रेंज मधल्या व्हॅल्यूज मिळू शकतात आम्ही हे कार्य कसे केले ही एक अतिशय महत्वाची स्लाइड आहे ज्यामध्ये हा पीसीबी दाखविला आहे तो कशा प्रकारे कार्य करतो हे दाखविले आहे तर आता यामधील वेगवेगळ्या ब्लॉक विषयी जाणून घेऊया तर मी हा पीसीबी परत आहे तिथे ठेवून देतो